नमस्ते मागील सत्रात आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स रचना कारभाराची गरज आणि प्रशासनाचा अभाव असल्यास काय होईल यावर चर्चा केली होती मला आशा आहे की आपण हे लक्षात ठेवले असेल मी तुम्हाला तुमच्या वार्षिक अहवालाची तपासणी करण्यास सांगितले होते जे तुमच्या कंपनीचे संचालक आहेत मी आशा करतो की आपण वार्षिक एजीएमच्या नोटीस देखील पाहिल्या आहेत ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तसेच मंडळाच्या बैठकींबद्दल काही माहिती मिळेल तर ते म्हणजे कारभाराच्या मूलभूत गोष्टींबद्दल आज आपण जागतिक मॉडेल्स पाहू जरी कॉर्पोरेट गव्हर्नन्सची तत्त्वे वेगवेगळ्या स्वरूपात असली तरी जगाच्या वेगवेगळ्या भागात गोष्टींवर जोर देण्यात येत आहे तर आजची चर्चा यावर असेल आणि गेल्या वेळी आपण पाहिले आहे की नीतीशास्त्र हा राज्यशासनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो भारतीय संस्कृतीत खूप आहे तर आपण याबद्दल चर्चा करू अतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय मॉडेल हे एंग्लो यूएस मॉडेल आहे जे अमेरिकेत किंवा ब्रिटन मध्ये प्रामुख्याने इंग्रजी भाषिक देशांमध्ये विकसित झाले आहे हे जगभर पसरले आहे कारण तिथल्या मोठ्या MNCs जगात कुठेही कार्यरत असतात आणि बर्याच नियामकांना हे मॉडेल स्वीकारले आता येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य भूमिका निभावतात म्हणूनच मुख्य कार्यकारी अधिकारी ही एक अशी कार्यवाही सांभाळत आहेत की बोर्डाला अहवाल देण्याची जबाबदारी देखील आहे विशेषतः अमेरिकेमध्ये भांडवली बाजारपेठा खूपच सक्रिय आहेत म्हणूनच सीईओ कामगिरी कमी झाल्यास त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर बाजाराच्या कामगिरीवर होतो तर शेअरच्या किंमती सामान्यत घसरतात आणि सीईओच्या कामकाजावर नियंत्रण यंत्रणा असते आता अल्पकालीन कृती खूप महत्त्वपूर्ण आहेत कारण स्वतः सीईओची नियुक्ती 2 वर्ष 3 वर्षे किंवा काहीवेळा 1 वर्षा साठी देखील आहे तर त्या तिमाही त त्या वर्षातील नफा बर्याच वेळा खूप महत्वाची भूमिका बजावते कारण आपल्याला माहिती आहे की शेअर बाजारपेठा अतिशय संवेदनशील आहेत नफा किंवा कामगिरीचा त्वरित परिणाम साठा किमतींवर होईल तिमाही च्या शेवटी ही नाही दर मिनिटाला होतो तर अल्पावधीतच सकारात्मक बाजू किंवा नकारात्मक बाजू खूप महत्वाची ठरते मॉडेलमध्ये कॉर्पोरेट टेकओव्हरसाठी सक्रिय बाजार असणे आवश्यक आहे तर जर मॅनेजमेंट टीम चांगली कामगिरी करत नसेल तर शेअरच्या किंमती खाली येतील आणि यामुळे कंपनीचे नाव खराब होईल परंतु त्याचा नियंत्रक गटावर त्वरित परिणाम होणार नाही कारण जर त्यांच्याकडे वाजवी प्रमाणात शेअर्स असतील तर ते कंपनीचे प्रभारी राहू शकतात परंतु घसरत्या किंमतींमुळे कंपनी एखाद्याला ताब्यात घेण्याच्या इच्छेसाठी शिकार बनते म्हणूनच इतर गट कंपनीचा ताबा घेतील आणि सध्याचे व्यवस्थापन एंग्लो यूएस मॉडेलच्या कार्यप्रणालीच्या धोक्यामुळे उघडकीस येईल किंमतीत घट केल्याने नकारात्मक कामगिरीवर दंड आकारला जाईल जास्त काळ सतत नकारात्मक कामगिरी करत राहिल्यास संपूर्ण कंपनी इतर कुणीतरी ताब्यात घेईल आता हे मॉडेल समजण्यासाठी एजन्सीचा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे हा भागधारक आणि व्यवस्थापनामधील सर्वात महत्वाचा भागधारक मानला जातो आणि त्यातील एजन्सीच्या सिद्धांतानुसार बरेच संशोधन झाले आहे आता दिलेली मोठी निराकरणे मोठी वेतन धनादेशाच्या रूपात आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बरीच उच्च वेतन दिले जाते आणि बरीच भरपाई देखील दिली जाते आता अशी कल्पना आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी पायाचे बोट ठेवतात जर कामगिरी कमी झाली तर ती व्यक्ती मोठ्या प्रमाणात आर्थिक फायद्यापासून गमावेल जी व्यक्तीला प्रेरित ठेवेल परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी च नव्हे तर ज्येष्ठ व्यवस्थापन संघासाठी देखील हे खरे आहे की त्यांना स्टॉक पर्यायांच्या रूपात इतर फायदे देखील देण्यात आले आहेत मला आशा आहे की तुम्हाला स्टॉक पर्याय माहित असतील म्हणून त्यांना बर्याच समभाग विनामूल्य आणि सवलतीच्या किंमतीवर दिले जातात जे काही दिवसांनी रूपांतरित केले जातात तर त्यांना एक प्रोत्साहन आहे की जर ते कंपनीच्या किंमती चांगली कामगिरी करत असतील तर कंपनीचा साठा जास्त असेल त्यांना नगण्य किंमतीत स्टॉक मिळत असल्याने ते बरेच पैसे कमविण्यास सक्षम असतील आणि तिसरा म्हणजे ताब्यात घेणारी बाजारपेठ जी आपण आधीपासूनच पाहिली आहे की किंमतींमध्ये खराब कामगिरी घसरल्यामुळे कंपनी ताब्यात घेण्याचे सोपे लक्ष्य बनते आणि अर्थातच नवीन गट सध्याच्या संघाला बाहेर काढेल तर ते एक गाजर आहे आणि मोठ्या पगाराच्या धमकीच्या गाजरचा धोका आहे कारण खराब कामगिरीचा अर्थ नोकरी गमावणे आणि कंपनी वरील नियंत्रण गमावणे होय वेतन तपासणी किती मोठी आहे याचे हे एक उदाहरण आहे ही एक अलीकडील बातमी आहे जी आपल्याला माहित आहे की भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक ही त्या वर्षी 16 17 मध्ये अरुंधती भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली होती ज्याच्या ठेवी मध्ये 23 टक्के आणि आगाऊ 21 टक्के हिस्सा आहे तर आपण भारतीय बँकिंग उद्योगाकडे पाहिले तर राज्य बँक किती मोठी आहे याची तुम्ही कल्पना करू शकता तिचा पगार दरवर्षी 28 लाख होता जो आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारीकांच्या पगाराच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी होता त्यावेळी चंदा कोचर आयसीआयसीआयच्या सीईओ होत्या बँकेने तिची पगार 6 कोटी तर अरुंधती यांना पगार फक्त 28 लाख आहे मी फक्त हा फरक दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की एसबीआय सार्वजनिक क्षेत्रांतर्गत पीएसयू आहे व अध्यक्ष आणि एमडी आणि खासगी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 6 कोटी इतका पगार आहे खाजगी क्षेत्रातील बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांचाही यात समावेश नाही हे फक्त आयसीआयसीआयच नाही तर मी तुम्हाला इतर खासगी क्षेत्रातील बँकांचे वेतनही दर्शविले आहे तर एचडीएफसी बँकेचे प्रभारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आदित्य पुरी यांचा 2016 चा पगार 9 3 होता तर आता १० कोटी होता आता 9 67 कोटी होता हे लक्षात ठेवा चंदा कोचरचे यांचा रोख पगार होते ते 4 79 होते त्यानंतर 6 आणि आता आपल्याला माहित आहे की ती फसवणूक झाली आहे म्हणून तिला काढून टाकले गेले आहे एक्सिस बँकेच्या प्रमुख असलेल्या शिखा शर्मा यांचा 3 73 4 कोटी राणा कपूर यांचा येस बँकेसाठी पुन्हा 5 ते 6 कोटी आहे कोटक महिंद्रा बँकेसाठी उदय कोटक यांचा 3 कोटी आहे तर आता तुम्हाला अनेक खासगी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सीईओ म्हणून बँकेत जाण्याची इच्छा आहे असे वाटते आणि हे मुख्यत अमेरिकन मॉडेलमुळे जिथे अव्वल मॅनेजमेंट टीमला खूप जास्त पगार मिळतो तुम्हाला हे फक्त एक उदाहरण होते आता जपानी आणि जर्मन मॉडेल हे लक्षात ठेवतात की हे प्रगत देश आहेत परंतु भांडवल बाजारपेठा अमेरिके प्रमाणे सक्रिय नाहीत तर यूएस मॉडेल किंवा एंग्लो यूएस मॉडेलमध्ये कल्पना केल्या नुसार बाजार नियंत्रण फारसे सक्रिय नाही आता येथे अल्पावधी लक्ष्यांऐवजी दीर्घ मुदतीच्या लक्ष्यांना अधिक महत्त्व दिले जाते आणि भागधारकांना अधिक वर्चस्व होते विलीन आणि अधिग्रहण होण्याची शक्यता तुलनेने कमी असते कारण तेथे सक्रिय बाजारपेठ नसते आणि नियामकांना अधिक नियंत्रण असते जे ते सहजपणे घेण्यास प्रोत्साहित करीत नाहीत बँकिंग नसलेल्या वित्तपुरवठ्यावर निर्बंध आहे त्यामुळे जपानी व जर्मन कंपन्या त्यांच्या कॉर्पोरेट कारभारामध्ये बँका खूप महत्वाची भूमिका बजावतात कारण बँका मुख्य भागधारक असतात बाजार नियंत्रणाऐवजी कामकाजावर बँकांचे किंवा महत्त्वाच्या संस्थांचे बरेच नियंत्रण असेल बँकेची अर्थव्यवस्था अधिक आहे आता आपण चिनी मॉडेलकडे जाऊया हे आपल्याला ठाऊक आहे की गेल्या दहा पंधरा वर्षांपासून चीन बातम्यांमध्ये आहे आणि चीनने विविध प्रकारच्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात बाजाराचा हिस्सा चीनने हलविला आहे आता चीनमध्ये हे सरकारी कंपन्यांचे वर्चस्व आहे आता ज्या कंपन्यांचे अंशतः खाजगीकरण केले गेले आहे त्यांना व्यापार साठा मिळाला आहे आणि कारभाराचे मानके देखील आहेत परंतु बर्याच प्रकरणांमध्ये एक दोन बोर्ड आहेत आणि ती अंतर्गत कंपनी आहे तर दररोजच्या कामकाजासाठी एक बोर्ड असेल त्यात एक वरिष्ठ बोर्ड असेल ज्यामध्ये सरकार पक्षातील नेते वगैरे असतील ज्यांचा निर्णय घेताना अंतिम मत आहे तर हे एका राज्याचे वर्चस्व आहे आणि अल्पसंख्याक भागधारकांचे हक्क संरक्षित नाहीत त्यांना जास्त अधिकार नाहीत आणि ते एक चीनी मॉडेल आहे आता आपण भारतातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स मॉडेल पाहू येथे पुरातन भारतातील कारण सध्याचे मॉडेल ज्याचा वापर केला जात आहे तो बहुतेक अँग्लो अमेरिकन मॉडेल आहे परंतु इतिहासाच्या फार पूर्वीपासून आपल्याला नैतिक पाया असलेले एक मॉडेल प्राप्त झाले आहे हे आपल्याला माहित आहे की वैदिक कालखंड कदाचित 1 लाख वर्षांहून अधिक जुना आहे आणि बरेच नैतिक पाया किंवा नैतिक पाया घातला गेला आहे म्हणूनच प्रागैतिहासिक काळातही आपण विशिष्ट भजन किंवा उपनिषदांमधील काही सरकारी संबंधित मानके व नियम पाळत आहोत जर आपण कौटिल्यच्या अर्थशास्त्रावर गेलो तर राज्यशास्त्राबद्दल विस्तृत ग्रंथ लिहिलेला आहे हे नाव अर्थ शास्त्राचे असले तरी ते कारभाराबद्दल आहे तर केवळ सरकार साठीच नव्हे तर कॉर्पोरेट्स किंवा व्यवसायांसाठीसुद्धा बरेच शासनाचे तत्व दिले गेले आहे आता जर तुम्ही पाटलिपुत्रांच्या इतिहासाच्या नोंदी पाहिल्या तर मौर्य साम्राज्याची राजधानी होती आपल्याकडे बरेच चांगले शहर आहे आणि तेथे राज्यकारभाराची योग्य तत्त्वे होती आता राजा साठी किंवा कॉर्पोरेट नेत्या साठी धर्माची चार पट कर्तव्ये किंवा धर्म म्हणून ओळखल्या जाणार्या चार महत्वाची तत्त्वे एक म्हणजे रक्षा किंवा संरक्षण दुसरे वृद्धी म्हणजे वाढ होय फक्त वाढ नव्हे तर पालनामध्ये देखभाल व योग क्षेत्र असून त्याचे नियंत्रण आहे आता राजा साठी किंवा कॉर्पोरेट नेत्या साठी धर्माची चार पट कर्तव्ये किंवा धर्म म्हणून ओळखल्या जाणार्या चार महत्वाची तत्त्वे एक म्हणजे रक्षा किंवा संरक्षण दुसरे वृद्धी म्हणजे वाढ होय फक्त वाढ नव्हे तर पालनामध्ये देखभाल व योग क्षेत्र असून त्याचे नियंत्रण आहे पहिला म्हणजे आत्मो मोक्षार्थम जगत हिताया चा म्हणून जगाच्या हिताचे चा जगासाठी चांगले कार्य करण्याची आणि भौतिक व आध्यात्मिक दोन्ही मिळविण्याची सर्व कामे एक संधी आहेत तर भौतिक दृष्ट्या कारण आपल्याला या जगात बक्षीस मिळेल तर आपल्याला मोक्षाच्या स्वरूपात किंवा इतर जगामध्ये देखील बक्षीस मिळेल जे जीवनाचे मूलभूत तत्त्व आहे मग आत्म्या विंड्याते विर्याम आत्मा म्हणजे स्व म्हणून कामात उत्कृष्टतेसाठी शक्ती आणि प्रेरणा आतून येते म्हणूनच दैवी किंवा स्वामी आतमध्ये असतात तर हे बाहेरील बक्षिसावर आधारित नाही परंतु आपणास पश्चिम किंवा अँग्लो यूएस मॉडेलमध्ये त्याचे मुख्यत मागील वेतन तपासणी किंवा काही धोका दिसू शकेल परंतु विंद्याटे विर्याम मधून म्हणजे तुम्हाला चांगले करणे किंवा स्वार्थी कामे करणे असे वाटते ते ड्रायव्हिंग तत्व आहे तेषम सुखम तेषम शांती शांती मला आशा आहे की आपण समजले सुख म्हणजे सुखाचा अर्थ शांती शांतीचा संदर्भ देते शास्वती म्हणजे असीम दुसर्याची किंवा सर्व चांगल्या प्राण्यांची काळजी घेतल्यामुळेच अनंत आनंद आणि शांती मिळते कारण जर आपण केवळ इतरांना दुखी ठेवून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते एक स्वास्नी सुखमयी ठरणार नाही कारण दुसर्या वेळी आपल्याला त्रास होतो तर हा संदेश असा आहे की शास्वत सुखांसाठी किंवा असीम आनंदासाठी आपण इतरांचीही काळजी घेतली पाहिजे आता योग कर्मशु कौशलम किंवा समत्व योग योग्य या योगाच्या दोन परिभाषा आहेत की जो शांत आणि अगदी मनाने कार्य करतो तो सर्वात जास्त साध्य करतो तर कौशल्या किंवा कर्माची कार्यक्षमता यावर अवलंबून असते की आपण किती शांत आहोत जर आपण विचलित न होता काम करू शकलो तर आपण खूप चांगले साध्य करू शकतो आमची साध्य पातळी उच्च असेल यदशी भावना यज्ञ सिद्धि भवती तद्राशी भावना म्हणजे भावना ज्या भावना आपण मिळेल तसे ठेवा म्हणूनच आपल्यात इतरांबद्दल वाईट भावना असल्यास आपल्यात वाईट गोष्टी घडतात परंतु जर आपण इतरांबद्दल चांगल्या भावना ठेवल्या तर तुम्हाला चांगल्या गोष्टी परत मिळतात तर चांगली कामगिरी प्राप्त करण्यासाठी किंवा वाजवी कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी प्रभारी लोकांना निष्पत्ती आणि चांगली भावना असणे आवश्यक आहे केवळ परिणामी परिणाम देखील महत्त्वाचे नाहीत परसपरम् भवयंताः श्रेयः परम भवपायथः म्हणून येथे परस्परम् भाववंत परपरम म्हणजे परस्पर सहकार्याला खूप महत्त्व दिले गेले आहे फक्त स्पर्धेची भावना नाही फक्त पाश्चात्य मॉडेल स्पर्धेवर भर देते ज्याला सर्वोत्कृष्ट आहे त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी केले जाईल तर व्यवस्थापक मूलत एकमेकांशी भांडतील कारण ते इतरांपेक्षा चांगले आहेत हे सिद्ध करायचे आहेत परंतु भारतीय मॉडेलमध्ये परस्पर सहकार्यासाठी भर देण्यात आला आहे तर आजकाल जग हळूहळू संघभावनेकडे वाटचाल करीत आहे की एक संघ म्हणून आपल्याला चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे कारण जर कंपनी चांगली झाली पाहिजे तर एक संघ म्हणून आपण चांगले असले पाहिजे तर ही तत्त्व या तत्त्वातून येते जसे की आपल्याकडे बरेच सिद्धांत असू शकतात परंतु मी त्यापैकी काही यादी करण्याचा प्रयत्न केला आहे आता ही भारतीय कारभाराच्या तत्त्वांची मूलभूत मूल्ये आहेत मानवाला खूप महत्त्व दिले जाते कारण एखाद्या व्यक्ती कडे अपार क्षमता उर्जा आणि परिपूर्णतेसाठी प्रतिभा असते तर माणूस किती चांगल्या प्रकारे साध्य करू शकतो याची मर्यादा नसते एक समग्र दृष्टीकोन आहे कारण वैयक्तिक आणि विश्वाची एकता ही भारतीय संकल्पनेचा एक प्रारंभिक बिंदू आहे म्हणूनच जर आपण इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण अडथळा आणू नये ही एक लढाई नाही हा एक समग्र दृष्टीकोन आहे जो संघात आणि कॉर्पोरेट्स आणि इतर घटक किंवा भागीदारांमध्ये देखील उपयुक्त आहे आता जगातील कंपन्यांच्या ताळेबंदांकडे पाहता त्या मूर्त मालमत्त्तेच्या 100 वर्षांपूर्वी जिथे सर्वात महत्वाचे आहे तेथे सूक्ष्म आणि अमूर्त विषय आता मूर्त वस्तूंइतकेच महत्त्वाचे आहेत आजकाल अमूर्त मालमत्ता अधिक महत्त्वपूर्ण होत आहेत कारण आपल्या प्राचीन शास्त्र किंवा शास्त्राच्या ज्ञान समाजाने त्याआधी तृतीय नेत्र किंवा ज्ञानचक्षू विकसित करणे आवश्यक आहे त्याआधी एखाद्या व्यक्तीने आतील शहाणपण विकसित करणे आवश्यक आहे यावर हजारो किंवा कदाचित लाखो वर्षांवर जोर दिला होता बाह्य स्रोतांपेक्षा संसाधने जितकी महत्त्वाची आहेत तितकीच महत्त्वाची आहेत बाह्य संसाधने भांडवल किंवा वनस्पती आणि यंत्रसामग्रीच्या जमीनीच्या स्वरूपात आहेत परंतु त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी तुम्हाला अंतर्गत स्रोतांची आवश्यकता आहे जर तुम्हाला बाह्य संसाधने वाढवता येतील आणि शेवटचा मुद्दा ज्याबद्दल आपण आधीपासूनच चर्चा केली ती म्हणजे सहकार्याबद्दल ते सहकार्य कार्यसंघ एक शक्तीशाली साधन आहे आणि कोणत्याही संघाचे किंवा कोणत्याही एंटरप्राइझचे यश सामूहिक कार्यावर अवलंबून असते ज्याचा अर्थ वैयक्तिक कामगिरी महत्त्वपूर्ण नाही परंतु हे कार्यसंघाद्वारे समर्थित असले पाहिजे जेणेकरून आपल्यास दीर्घ कालावधी साठी सतत कामगिरी करता येईल म्हणूनच आपण विविध जागतिक मॉडेल्सची तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे ही महत्त्वाची तत्त्वे आहेत आमच्याकडे एक यूएस मॉडेल आहे किंवा एंग्लो यूएस मॉडेल आहे जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर भर देतात आणि पगाराची जबाबदारी सीईओकडे असते दुसरे जर्मन किंवा जपानी मॉडेल आहे जे जास्त बँक आधारित आहे तिसरे चीनी मॉडेल आहे जे अधिक सरळ चालते आहे चौथे आपण ज्या भारतीय मॉडेलवर चर्चा केली आहे ते नैतिक व नैतिक चालना असलेले मॉडेल आहे जे ते नियामक नाही बाहेरून परंतु आपणास असे वाटते की आपण योग्य रीतीने कार्य करावे म्हणूनच आजकाल स्व नियमनावर भर देण्यात जग हळूहळू या संकल्पनांचे महत्त्व समजून घेत आहे जसे की स्वयं नियमन किंवा कार्यसंघ भावना किंवा त्यामध्ये निरपराधतेची आवश्यकता आहे इत्यादी तर याच बरोबर आपण इथेच थांबूया